आपण आता इंडक्शन मोटरची लोड आणि ब्लॉक रोटर टेस्ट पाहणार आहोत खरं तर मी शेवटच्या वर्गात नो लोड चाचणीस प्रारंभ केला होता आणि मी आपणास सांगितले आहे की नो लोड चाचणी ट्रान्सफॉर्मरच्या ओपन सर्किट टेस्टशी अगदी सारखी नसते तर ब्लॉक रोटर टेस्ट ट्रान्सफॉर्मरच्या शॉर्ट सर्किट टेस्ट सारखीच असते तर हे असे आहे कारण आपण प्रत्यक्षात प्रेरण मोटरच्या समकक्ष सर्किटकडे पहात असाल तर माझ्याकडे साधारणपणे येथे R1 आहे येथे X1 आहे मग माझ्याकडे Rc आहे आणि हे Xm असणार आहे आणि माझ्याकडे रोटर पॅरामीटर्स म्हणून काय आहे मी हे R2l s आणि X2l म्हणून घेणार आहे आणि हे मूलतः शॉर्ट सर्किट होणार आहे कारण रोटर अंतर्भूतपणे शॉर्ट सर्किट आहे येथे आपण व्हॅल्यू V1 लावू यात जे प्रति टप्प्यातील स्टेटर व्होल्टेज आहे जर आपण मोटार मुक्तपणे फिरताना पाहीली तर ही स्लिप 0 च्या जवळ असेल तर जेव्हा जेव्हा आपण प्रत्यक्ष मुक्तपणे किंवा विनामूल्य चाचणी करतो तेव्हा मला जवळपास 0 च्या बरोबरी मिळेल कारण ते रोटर सारखेच ओपन सर्किट कारण R2s जेव्हा s0 असेल तेव्हा अनंत अमर्याद बनते तर R2l s अनंत समान असेल तर आपण रोटर ओपन सर्किट करूया म्हणून हे इंडक्शन मोटरच्या ओपन सर्किट टेस्ट ट्रान्सफॉर्मरची ओपन सर्किट टेस्ट समतुल्य आहे म्हणजे मी बरोबर आहे जर मला शॉर्ट सर्किट मिळणार असेल तर मला मूलत रोटर ब्लॉक करावे लागेल जर रोटर ब्लॉक झाला असेल तर त्या प्रकरणात माझ्याकडे s1 होणार आहे म्हणून R2l s मुळात R2l च्या समतुल्य होईल जे इंडक्शन मोटरची सामान्य शॉर्ट सर्किट स्थिती आहे हे ट्रान्सफॉर्मरच्या शॉर्ट सर्किट कंडिशनच्या बरोबरीचे आहे तर लक्षात घ्या की नो लोड टेस्ट ट्रान्सफॉर्मरच्या ओपन सर्किट टेस्टशी संबंधित आहे आणि ब्लॉक रोटर टेस्ट ट्रान्सफॉर्मरच्या शॉर्ट सर्किट टेस्टशी बरोबर आहे आता ओपन सर्किटच्या अटीखाली बनविलेले प्रत्यक्षात कनेक्शन काय आहे ते आपण पाहण्याचा प्रयत्न करू तर माझ्याकडे हे 1 वॅटमीटर आहे जे इंडक्शन मोटरच्या एका टप्प्यापैकी आहे समजा आपण असे म्हणूया की हे इंडक्शन मोटर स्टेटर आहे तर हे अँमीटर आहे आणि हे वॅट मीटर डब्ल्यू 1 च्या माध्यमातून येत आहे मी 2 वॅट मीटर पद्धत वापरणार आहे इंडक्शन मोटरचा हा दुसरा टप्पा आहे आणि इंडक्शन मोटरचा हा तिसरा टप्पा आहे तिसरा टप्पा वॅट मीटरच्या दुसऱ्या करंट कॉईलद्वारे देखील जोडला जाईल ही प्रेशर कॉइल आहे तर एका टप्प्यात प्रेशर कॉइल्स एकत्र जोडत आहेत तरमाझ्याकडे प्रत्यक्षात एक 3 फेज ऑटो ट्रान्सफॉर्मर आहे जेणेकरुन मला व्हेरिएबल व्होल्टेज लागू करण्यास सक्षम होईल तर हा माझा 3 फेज ऑटो ट्रान्सफॉर्मर आहे आणि मी येथे 3 फेजचा पुरवठा आवश्यकपणे जोडणार आहे तर ही A आहे ही B आहे ही C आहे त्याचप्रमाणे हे इंडक्शन मोटर टर्मिनल a b आणि c आहेत आता मी रोटरला स्क्विरल केज रोटर म्हणून दाखवणार आहे जे काहीसे असेच आहे म्हणून मी स्क्विरल केज रोटर दर्शविला आहे आता अँमेटर I0 करंट किती आहे हे मोजेल मी व्होल्टेज लाइन ते लाइन व्होल्टेज मोजणार आहे जे V0 आहे आणि मी W1 आणि W2 काय आहे हे मोजणार आहे तर मी येथे टर्मिनलचा प्रत्यक्ष उल्लेख करू शकते हे एम 1 आहे हे एल 1 आहे हे सामान्य आहे आणि हे व्ही 1 आहे तसेच हे एम 2 होणार आहे हे l2 होणार आहे आणि हे सामान्य होणार आहे आणि हे V2 होणार आहे आता मी व्ही 0 I0 डब्ल्यू 1 डब्ल्यू 2 वाचन लक्षात ठेवणार आहे बहुतेक वेळा जेव्हा मी इंडक्शन मोटर लोड करणार नाही तेव्हा मी हे पहात आहे की 1 वॅट मीटर परत चालू होईल म्हणजे मला या वॅट मीटरची सुई 0 च्या खाली जाईल ज्या बाबतीत मला करंट कॉइल उलट करावे लागेल आणि करंट कॉईल कितीही असले तरी W1 चे मॅग्निट्युड लिहून घ्यावे लागेल मी या केलेल्या नोंदी लक्षात ठेवण्यास सक्षम आहे पण आता मी फक्त डब्ल्यू 1 ची नोंद लक्षात घेत आहे पण या अटी खाली असलेली नेट पॉवर साठी मला डब्ल्यू 2 डब्ल्यू 1 लक्षात घ्यावी लागेल कारण मी करंट कॉइल रिव्हर्स केली आहे हे वाचन मला नेगेटिव्ह म्हणून घ्यावे लागेल तर ही निव्वळ उर्जा असेल तर असे म्हणूया की व्ही 0 काय आहे आय 0 काय आहे आणि डब्ल्यू 0 काय आहे हे सर्व जुगलबंदी केल्यानंतर मी लिहून ठेवले आहे हे मी खाली नमूद केले आहे कृपया लक्षात घ्या की इंडक्शन मोटरचा नो लोड करंट च्या रेट केलेल्या करंट च्या 30 टक्के इतका असेल मी या केलेल्या नोंदी लक्षात ठेवण्यास सक्षम आहे तर मला हे लिहावे लागेल हे प्रेरण मोटरचे नो लोड लॉस आहे हे प्रत्यक्षात इंडक्शन मोटरद्वारे झालेल्या यांत्रिक लॉस इतकेच असेल कारण मोटार सिंक्रोनस वेगाने आणि इंडक्शन मोटरमुळे झालेल्या कोर लॉस मुळे चालू आहे तर यात या दोन्ही लॉस चा समावेश आहे आपण असे म्हणू शकतो की हे लॉस बर्यापैकी स्थिर आहेत कारण इंडक्शन मोटर जवळजवळ स्थिर वेगाने धावणार आहे आणि रेटेड व्होल्टेज आणि रेटेड फ्रिक्वेन्सीवर लागू केल्याखेरीज कोर लॉस स्थिर राहील आता माझ्याकडे आहे या सर्व गोष्टी प्रति टप्प्यातील मूल्ये असणे आवश्यक आहे जर ते डेल्टा कनेक्टेड इंडक्शन मोटर असते मी जे काही वाचले ते थेट लाईन व्होल्टेज तसेच फेज व्होल्टेज असे सांगू शकते तर मी करंट वाचत आहे ते I0 आहे तर मी जे काही वा ते थेट लाईन व्होल्टेज तसेच फेज व्होल्टेज असे सांगू शकते तर मी चालू जे काही वाचत आहे ते I0 तर दर फेज करंट मिळण्या साठी मला रूट 3 ने विभाजित करावे लागेल तरहि सर्व मूल्ये दर फेज मूल्ये असणार आहे आता माझ्याकडे आहे एकदा मी Rc निश्चित केल्यावर मी असे म्हणू शकते की इतका प्रत्येक टप्प्यात कोर लॉस घटक आहे माझ्याकडे आधीपासूनच I0 आहे म्हणून मी सांगू शकते हा चुंबकीय प्रवाह आहे आता माझ्याकडे Im आहे माझ्याकडे V0 आहे म्हणून मी हे लिहूच शकते तर मला Rc मूल्ये मिळाली आहे मला Xm मूल्ये मिळाली आहे मेकॅनिकल लॉस आणि कोर लॉसशी संबंधित असे लॉस झाले आहे म्हणूनच आपल्याला इंडक्शन मोटरची ओपन सर्किट टेस्ट किंवा इंडक्शन मोटरची फ्री रनिंग चाचणी या सर्व गोष्टी जाणून घेण्याची इच्छा होती तर मी समांतर पॅरामीटर्स निश्चित करण्यास सक्षम आहे म्हणून आता मला इंडक्शन मोटरच्या मालिकेचे पॅरामीटर्स पाहण्यासाठी ब्लॉक केलेल्या रोटर टेस्टवर जावे लागले तर आता आपण 3 फेज इंडक्शन मोटरची ब्लॉक रोटर टेस्ट पहात आहोत आपण इंडक्शन मोटरची ओपन सर्किट टेस्ट पाहिली होती आपल्याला पुढे बघायचे आहे ते म्हणजे 3 फेज इंडक्शन मोटरची ब्लॉक रोटर टेस्ट म्हणून ओळखले जाते म्हणून या विशिष्ट रोटरच्या प्रकरणात ब्लॉकड नाव सूचित केले जाईल किंवा रोटर फिरण्यास अनुमती दिली जाणार नाही आम्ही रोटर पूर्णपणे ब्लॉक करणार आहोत म्हणून जेव्हा रोटर ब्लॉक केला जातो तेव्हा आम्ही आवश्यकतेने पहात आहोत प्रथम मला त्यास अनुरूप आकृती काढावी लागेल असे समजूया हे A B आणि C फेज इनपुट आहेत मी येथे 3 फेज ऑटो ट्रान्सफॉर्मर घेणार आहे तर मी येथे असे तीन टप्पे जोडणार आहे आता प्रत्येक टप्प्यातून व्हेरिएकमध्ये प्रत्येक ठिकाणी ऑटो ट्रान्सफॉर्मर आहे व्हेरिएक्स वरुन मी ते 3 फेज इंडक्शन मोटरशी जोडणार आहे तर आपण असे म्हणूया की ही माझी 3 फेज इंडक्शन मोटर आहे मी हे फक्त या वर्तुळासारखे दाखवते आणि नंतर मी येथे रोटर दाखवत आहे आपण असे मानू या की हा एक स्वीरल केज इंडक्शन मोटर आहे आता मी याद्वारे जोडणार आहे असे म्हणूयात कि अँमीटर आणि एक वॅट मीटर इंडक्शन मोटरच्या फेजेस ने जोडू या आणि दुसऱ्या फेजला मी असे म्हणेन कि वॅट मीटरने इंडक्शन मोटरच्या दुसऱ्या फेज ला जोडत आहे तिसऱ्या फेज ला मी ते थेट जोडणार आहे तर हे इंडकशन मोटरचे a b आणि c फेज आहेत आतापर्यंत वॅट मीटरचा प्रश्न आहे तर मी पोटेन्शिअल कॉइल रेखांकित करते तर पोटेन्शिअल कॉईल याप्रमाणे जोडली गेली आहे दुसर्या वॅट मीटरची देखील ही पोटेन्शिअल कॉइल आहे हे असे जोडलेले आहे मी हे एम एल कॉमन पॉईंट म्हणून लिहित आहे आणि हे व्ही आहे मी याला एम 1 असे म्हणते कारण हे एल 1 आहे हे सामान्य आहे 1 हे व्ही 1 आहे तर वॅट मीटरचे हे बिंदू आहेत तर मी याला डब्ल्यू 1 आणि डब्ल्यू 2 म्हणून संबोधित करू शकते ही दोन वॅट मीटर आहेत जी येथे जोडली गेली आहेत आता हा रोटर ब्लॉक झाला आहे आता आपण काय करणार आहोत हे करंट रेट होईपर्यंत हळूहळू या व्होल्टेजमध्ये वाढ करू हे रेटेड करंट पेक्षा जास्त नसावे कारण आम्हाला रेटलेल्या कॉपर लॉस पेक्षा कॉपर लॉस जास्त करायचे नाही आणि आम्ही 2 लाइन मधील व्होल्टेजचे मोजमाप करणार आहोत तर आपण येथे Vsc Isc आणि Wsc का मोजतो मी याला शॉर्ट सर्किट टेस्ट असे म्हणते कारण जर तुम्हाला इंडक्शन मोटरची समतुल्य सर्किट आठवत असेल तर हे प्रत्येक फेज समतुल्य सर्किट चे R1 होणार आहे हे X1 होईल हे Xm आहे आणि हे Rc होणार आहे येथे आपण Vsc देत आहोतआणि जर मी हे पाहिले तर खरं तर हे गृहित धरले की ही एक स्टार जोडलेली इंडक्शन मोटर आहे आणि मी हे साधारणपणे R2ls आहे पण s 1 आहे तर मी हे R2l असे लिहू शकते आणि हे X2l आणि रोटर म्हणून लिहू शकते आधीच शॉर्ट सर्किट केलेले आहे तर हे ट्रान्सफॉर्मरच्या शॉर्ट सर्किट चाचणीसारखेच नाही म्हणूनच ब्लॉक रोटर टेस्टला इंडक्शन मोटरची शॉर्ट सर्किट टेस्ट देखील म्हटले जाते आता मी याला शॉर्ट सर्किट टेस्ट म्हणत आहे मी हि मूल्ये Vsc Isc आणि Wsc अशी लिहिली आहेत आता Wsc जे काही आहे ते 3 फेज पॉवर आहे म्हणून जर मला प्रत्येक फेज प्रमाण पाहिजे असेल तर मला डब्ल्यूएससी प्रति फेज म्हणावे लागेल ज्याला मी असं संबोधित करीत आहे आता मी शॉर्ट सर्किट कंडिशन दरम्यान लाइन व्होल्टेज Vsc लिहू शकते मला कदाचित फेज व्होल्टेज काय मिळेल असेल जर ते स्टार कनेक्ट केलेले इंडक्शन मोटर असेल तर स्टार कनेक्ट केलेले असल्यास माझ्याकडे उपलब्ध Vph आहे तर फेज करंटही माझ्याकडे उपलब्ध आहे असं मी म्हणू शकते तर हे माझ्याकडे उपलब्ध आहेत तर हे काय आहे ते मी मिळविण्यात सक्षम असावे ब्लॉक रोटर अट किंवा शॉर्ट सर्किट कंडिशन अंतर्गत हा खरोखर पॉवर फॅक्टर असेल आता माझ्याकडे एक पॉवर फॅक्टर आहे मी शॉर्ट सर्किट कंडिशन अंतर्गत इंडक्शन मोटरची प्रत्येक फेज रेजिस्टन्स आहे हे लिहिण्यास सक्षम असावे आता मी म्हणू शकते जर मला माहित असेल की R1 आधीच आहे तर कोणतीही अडचण न घेता R2l प्राप्त करण्यास सक्षम असावे त्याचप्रमाणे ज्यात तर ब्लॉक रोटर चाचणी मला R2l आणि एX2l घेण्यास अनुमती देईल तर ओपन सर्किट चाचणी किंवा नो लोड चाचणी किंवा फ्री रनिंग टेस्ट ज्याची आपण पूर्वी चर्चा केली ती मला Xm आणि Rc काय आहे ते ठरविण्यास परवानगी देईल तर आता दोघांनाही मी या गोष्टींचा निर्णय घेण्याची परवानगी देईन तर यावर आधारित आपण या किंवा इंडक्शन मोटर परफॉरमन्स वैशिष्ट्यांवरील 1 समस्या सोडवण्याचा प्रयत्न करू तर 3 फेज इंडक्शन मोटर नो लोड आणि ब्लॉक रोटर टेस्ट मला 1 समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करू देते म्हणून समस्या स्टेटमेंट काही प्रमाणात खालीलप्रमाणे आहे तर मी 3 फेज इंडक्शन मोटरच्या ओपन सर्किट टेस्टसाठी घेणार आहे वाचन काहीसे असे आहे की ते 2200 व्होल्ट 60 हर्ट्ज 4 5 अँपिअर आहे आणि मला मूलत 1600 वॅटचे वॉटज रीडिंग मिळते आहे आणि जेव्हा ते मोकळे चालू होते तर समजा ते 1800 आरपीएमच्या वेगाने जवळपास चालले आहेत तर आपण 1760 आरपीएम समजू कृपया समजून घ्या की माझ्याकडे 1760 आरपीएम जात आहे आणि 1800 आरपीएम सर्वात जवळ जे काही आहे ते सिंक्रोनस वेग असेल हे एक 60 हर्ट्ज मशीन आहे तर f 60 आहे जर मी असे म्हटले तर सर्वात जवळील सिंक्रोनस वेग 1800 आरपीएम आहे तर p ला 4 ध्रुव असावे तर आधीच आम्ही ध्रुव वजा केले आहेत 4 ध्रुव असणे आवश्यक आहे नंतर ब्लॉक रोटर चाचणी वाचन काहीसे असे आहे त्यामध्ये लाइन व्होल्टेज म्हणून 270 व्होल्ट आहेत आणि मी लाईन करंट म्हणून 25 अँपिअर घेणार आहे आणि जवळजवळ 9000 वॅट्सचे वाचन आहे आता Rc Rm R1 R2l नंतर X1 आणि X2l निश्चित करण्यास सांगितले जात आहे आता लाईन व्होल्टेज म्हणून 2200 व्होल्ट दिले गेले आहेत आणि आणखी 1 गोष्टी R1 ला 2 8 ओहम दिले आहेत हे लाइन व्होल्टेज असणार आहे आणि जर ते y कनेक्ट केलेले इंडक्शन मोटर म्हणून दिले असेल तर फेज व्होल्टेज असणार आहे आता करंट म्हणून 4 5 अँपिअर दिले आहे हे लाइन करंट तसेच फेज करंट असले पाहिजे कारण ते स्टार कनेक्ट आहे तर प्रथम मी म्हणायला हवे यामुळे लॉस चे मूल्य काय आहे जे प्रत्यक्षात रोटेशनल लॉस ला सामोरे जाऊ शकते कारण मोटर अतिशय व्यवस्थित फिरत आहे तसेच आयर्न लॉस तर यास अनुरुप आयर्न लॉस आणि रनिंग लॉस मला Rc आहे ते मिळू शकते तर Rc साठी मी प्रयत्न करू

तर अगदी स्पष्टपणे हे देखील प्रत्येक फेज व्होल्टेजचे असावे म्हणून मी असे म्हणायला हवे की ज्यावरून Rc आहे ते मला कोणत्याही अडचणीशिवाय मिळू शकेल आता मला Xm काय आहे ते मिळवावे लागेल Xm मिळविण्यासाठी मला फक्त माझ्याकडे असणे आवश्यक आहे आणि माझ्याकडे काय आहे ते निर्धारित करण्यास सक्षम असावे हे देखील मी सांगू शकते आता मी म्हणू शकते तर मला Xm चे मूल्य काय आहे ते मिळाले Xc चे मूल्य काय आहे ते देखील मला मिळाले म्हणून जेव्हा मी समतुल्य सर्किट काढतो तेव्हा मी आवश्यकपणे R1 काढला पाहिजे जो आधीपासून दिला आहे मला X1 म्हणजे काय ते शोधून काढावे लागेल मला Xm काय आहे ते मिळवायचे आहे जे मला या मूल्यापासून मिळाले आहे आता माझ्याकडे आहे आणि मला घ्यावे लागेल आणि ही समतुल्य सर्किट आहे जी पूर्णपणे V1 आहे तर मला अद्याप ही किंमत मिळणार नाही मला अद्याप आणि मिळणे बाकी आहे त्यासाठी मी ब्लॉक केलेला रोटर टेस्ट डेटा वापरला पाहिजे तर मी ब्लॉक केलेले रोटर टेस्ट डेटा पाहण्याचा प्रयत्न करत आहे पुन्हा मला पुढील पृष्ठावर लिहू द्या की प्रत्यक्षात 9000 वॅट्सची शक्ती होती 270 व्होल्ट व्होल्टेज होते आणि 25 अँपिअर करंट होते ब्लॉक रोटर टेस्टचा हा डेटा होता तर मी म्हणू शकते की प्रत्येक टप्प्यात लॉस 3000 वॅट इतकाच आहे कारण 90003 मूलत हे संबंधित आहे मला आधीच R1 माहित आहे मी गृहीत धरत आहे जे प्रत्यक्षात 25 अँपिअर्स आहे तर मला R2 ची मूल्य काय आहे ते मिळाले पाहिजे जेणेकरुन मी असे मूल्य लिहू आपल्याकडे व्होल्टेज आहे ज्यामधून मला स्पष्टपणे मिळेल एकदा मला मिळालं तर हे आहे आता मी मिळणे आवश्यक आहे एकदा मला Zph मिळालं की मी म्हणू शकते R1 आधीपासूनच 2 8 ओहम म्हणून दिलेला आहे ज्यामुळे मी कोणतीही अडचण न घेता R2 काय आहे हे निर्धारित करण्यास सक्षम आहे तर मी मिळविण्यास सक्षम असावे आता मी म्हणू शकते आता तर मला वाटते की या चाचणी डेटावरून आम्हाला X1 तसेच संपूर्ण समकक्ष सर्किट पॅरामीटर्स मिळविण्यात सक्षम असले पाहिजे म्हणून आम्ही या सर्व गोष्टी निश्चित केल्या आहेत तर तुम्ही गणना पूर्ण कराल तुम्ही ते करण्यास सक्षम व्हायला हवे ही समस्या असू नये स्टेटर रजिस्टर R1 आणि मशीनचे रोटेशनल लॉस कडे दुर्लक्ष करूया आता आपल्याला Tmax म्हणजे Tstarting म्हणजे काय आणि संपूर्ण लोड कॉपर लॉसचे मूल्य काय आहे याची गणना करण्यास सांगितले जाते असं विचारलं जात आहे तर आपण हे पाहू की ते 6 पोल 50 हर्ट्ज प्रेरण मोटर आहे तर सिंक्रोनस वेग आहे हे असणार आहे तर जर मी त्यास प्रति सेकंद रेडियनमध्ये रूपांतरित करायचे असेल तर मी म्हणावे आता मी असं लिहू शकते फुल्ल लोड टॉर्क काय आहे तर हे 100 किलो वॅट असेल तर आहे आता मी पूर्ण लोड टॉर्क म्हणजे काय ते लिहिण्यास सक्षम आहे तर हे 100 किलो वॅट आहे तर आता आपल्याकडे हे एक्स्प्रेशन असल्यास आपण अगदी स्पष्टपणे प्राप्त करू शकता आता आपल्याकडे ही एक्स्प्रेशन असल्यास आपण हे अगदी स्पष्टपणे प्राप्त करू शकता समजा मी याबद्दल संपूर्ण भार म्हणून बोलत आहे आणि मी हे असे लिहू शकते हे आणखी एक समीकरण आहे म्हणून जर आपण या 2 समीकरणना एकत्रित केले तर आपण हे एक्स्प्रेशन प्राप्त करण्यास सक्षम आहोत याचा उपयोग करून आपण लिहू शकले पाहिजे या सर्व गोष्टी माहिती आहेत फक्त आपल्याला Temax ची गणना करण्याची आवश्यकता आहे यावरून आपण येथे पोहोचू शकतो आता दुसरा उपविभाग ज्याला विचारला जात आहे ते म्हणजे काय आहे मी पुन्हा हे एक्स्प्रेशन लिहू शकते जे पूर्ण भार सारखेच आहे तिसरा विचारला जात आहे तो म्हणजे रोटर कॉपर लॉस तर रोटर कॉपर लॉस आपण ते कसे मिळवाल कृपया आम्ही काढलेले समीकरण लक्षात ठेवा तर मी असे म्हणते की संपूर्ण लोडवर रोटर कॉपर लॉस तर हे आहे तर हे समीकरण एक अतिशय महत्वाचे समीकरण आहे जे आपल्याला इंडकशन मोटरसाठी सर्वकाळ लक्षात ठेवले पाहिजे त्याचप्रमाणे हे आणखी एक महत्त्वाचे समीकरण आहे ज्यावर आपण स्लिपबद्दल बोलत आहोत हे आणखी एक महत्त्वाचे समीकरण आहे आणि आणखी एक महत्वाची समीकरणे जी आपण सहसा बोलत असतो ते हे आणि जास्तीत जास्त टॉर्कशी संबंधित हे आणखी एक समीकरण आहे तर ही खरोखर महत्वाची समीकरणे आहेत तर हे कसे मिळवायचे हे आपल्याला प्रत्यक्षात माहित असले पाहिजे परंतु त्याचा कसा वापर करावा हे देखील आपल्याला माहित असले पाहिजे तर यासह आम्ही मुळात ओपन सर्किट शॉर्ट सर्किट चाचणी तसेच इंडक्शन मोटरवरील काही समस्या पूर्ण केल्या आहेत